आधीच नमूद केल्याप्रमाणे व्यापार चिन्हाच्या संरक्षणासाठी कोणतीही यंत्रणा किंवा कायदा नव्हता सुरुवातीला भारतीय दंड न्यायालयांतर्गत तरतूद होती जी गुन्हेगारी कायद्याचा एक भाग होती ज्यामध्ये कागदपत्रे आणि मालमत्ता चिन्ह आणि इतर चिन्हाच्या बाबतीतल्या गुन्ह्याचा उल्लेख होता त्या नुसार जर एखाद्याने परवानगी शिवाय एखादे चिन्ह वापरले तर त्यास गुन्हा मानले जात होते जो व्यक्ती परवानगी शिवाय चिन्ह वापरात असे त्याला शिक्षा दिली जात होती आता ही गोष्ट गुन्हेगारी कायद्यातुन मधून काढून घेतली आहे १९५८ मध्ये जेंव्हा व्यापार चिन्ह कायदा लागू करण्यात आला तेंव्हा त्यात परवानगी शिवाय चिन्ह वापरणाऱ्या व्यक्तीस गुन्हेगार मानले जात होते परंतु आता त्याची सोय वेगळ्या कायद्यात करण्यात आली आहे तो कायदा १९५८ साली पहिल्यांदा अस्तित्वात आला जर आपण व्यापार चिन्ह संबंधित कायद्यांकडे पाहिले तर आपल्याला ठराविक कालावधीत सर्व कायद्यांचे एकत्रीकरण झालेले दिसते प्रथम व्यापार चिन्ह कायदा १९४० होता जो ब्रिटीशांच्या काळात अस्तित्त्वात होता आणि भारतीय व्यापारी वस्तूंचा कायदा देखील होता आम्ही आधीच नमूद केले आहे की वस्तू किंवा सेवांचा व्यापार देखील यात समाविष्ट होतो हा कायदा १८८९ चा ब्रिटिश कायदा होता भारतीय दंड विधानात सुद्धा अशी व्यवस्था होती हे तिघंही कायदे १९५८ चा व्यापार आणि व्यापार चिन्हाचा कायदा आल्या नंतर बदलण्यात आले भारताने स्वातंत्र मिळाल्या नंतर १९५८ चा कायदा पारित केला १९५८ च्या कायद्या आगोदर जर एखाद्या व्यक्तीस चिन्हाच्या वापर पासून थांबवायचे असेल तर १८७७ च्या स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट विशेष सूट कायदा चा वापर केला जात होता या कायद्या अंतर्गत विना परवानगी चिन्ह वापरणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात कार्यवाही केली जात असे त्या व्येक्ती ला चिन्ह वापरण्या पासून थांबवण्या साठी न्यालयाकडून आदेश प्राप्त होत होता नोंदणी मध्ये ज्या गोष्टीचा समावेश होता त्या सर्व गोष्टी भारतीय नोंदणी कायद्यात समाविष्ट होत्या 'कायदा उल्लंघन' चा समावेश स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट विशेष सूट कायदा मध्ये करण्यात आला १९५८ चा कायदा हा चार दशक पासून लागू होता १९९९ च्या व्यापार कायद्या ने त्याची जागा घेतली १९९९ चा कायदा हा जागतिक व्यापार संघटनेच्या आधींन राहून तयार करण्यात आला होता १९९५ साली भारत जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य बनला तेंव्हा पासून ट्रिप्स करारातील अटी चे पालन करू लागला १९९९ चा कायदा सुद्धा ट्रिप्स च्या करार नुसार बनवलेला होता आता या सर्व माहितीची उजळणी करूयात १९४० चा व्यापार चिन्ह कायदा होता त्यानंतर व्यापार चिन्ह चौकशी समिती होती राजगोपाल अय्यंगार त्या समितीचे अध्यक्ष होते १९५८च्या कायद्यात या समितीच्या शिफारशींचे पालन केले गेले १९५८ चा कायदा जवळपास चार दशकांपर्यंत अस्तित्त्वात होता आणि त्यानंतर १९९९ चा कायदा आला ज्याने ट्रिप्स करारा अंतर्गत दायित्वांचे आकलन करून कायदा आणला हे म्हणजे अस्तित्वात असलेल्या कायद्याची सर्वंकष पुनर्मांडणी होती १९५८ चा कायदा जो जवळपास ४ दशक चालला त्यातल्या काही गोष्टींना धरून हा कायदा अस्तित्वात आला होता १९९९ च्या कायद्यात काही वैशिष्ट्ये आहेत जी १९५८ च्या कायद्यात नव्हती त्या मुळे व्यापार चिन्हाची व्याप्ती आणि व्याख्या विस्तृत झाली त्यामुळे नोंदणी प्रक्रिया सुधारली दर दहा वर्षांनी नूतनीकरण केले जाऊ लागले जे पूर्वी सात वर्षांनी केले जात होते यात सेवेचे सुप्रसिद्ध चिन्ह आणि सामूहिक चिन्हांची नोंदणी सुरू केली गेली १९५८ च्या कायद्यात असे नव्हते आणि हे सर्व बदल जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांच्या अधीन राहून करण्यात आलेत आणि महत्त्वाचे म्हणजे आता फिर्यादी जिथे राहतो तेथे उल्लंघन खटला दाखल केला जाऊ शकतो आधी हा खटला उल्लंघन झाला असेल तेथे किंवा प्रति वादी रहात असेल तेथे किंवा त्याचा व्यवसाय जिथे असेल तिथे दाखल केला जात होता १९९९ च्या कायद्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत पर्यंत विस्तारले गेले आहे नूतनीकरणाची मुदत आम्ही नुकतीच नमूद केली आहे दर दहा वर्षांनी व्यापार चिन्हाचे नूतनीकरण केले जाऊ शकते व्यापार चिन्हाचे नूतनीकरण करून व्यापार चिन्ह कायम जिवंत ठेवले जातात आता नोंदणीद्वारे प्रदान केलेल्या हक्कानंमध्ये नोंदणीकृत वस्तू आणि सेवांसाठी चिन्ह वापरण्याचा विशेष हक्क आहे तुमचा चिन्ह वापरण्या चा हक्क ज्या वस्तूंसाठी आणि सेवा साठी नोंदणी केली आहे त्या बाबतचा असतो उदाहरणार्थ आपण विशिष्ट प्रकारच्या वस्तूंच्या व्यापारासाठी एखादा विशिष्ट शब्द नोंदविला असेल तर तुम्हाला इतर वस्तू बाबतीत तो हक्क मिळणार नाही जो पर्यंत तुम्ही नोंदणीत त्या वस्तूचा समावेश करत नाहीत एक चांगले व्यापार चिन्ह म्हणजे काय एक चांगले व्यापार चिन्ह जे बोलायला आणि लिहायला सोपे असते कारण व्यापार चिन्ह हे जरी त्या व्यापाऱ्याने तयार केले असले तरी ते व्यापार चिन्ह वापरणारी जनता सर्व सामान्य असते व्यापार चिन्ह आकर्षक आणि आणि आठवायला सोपे असले पाहिजे हा एक शोध लावलेला किंवा नवीन निर्माण केलेला शब्द असू शकतो कारण शब्द कोषातील शब्दांना आणि सामान्य शब्दांना व्यापार चिन्ह म्हणून परवानगी नसते आपल्याकडे नावासहित असलेले एक अद्वितीय चिन्ह असू शकते किंवा भौमितिक आकृती चिन्ह असू शकते आपण भपकेबाज पणा आणि वर्णनात्मक गोष्टी टाळल्या पाहिजे भपकेबाजपणा आणि वर्णनात्मक बाबींना व्यापार चिन्ह दिले जात नाही भौगोलिक नावे सामान्य आडनाव समुदायाची किंवा व्यक्तींची नावे टाळली पाहिजेत भौगोलिक नावे हा व्यापार चिन्हाचा विषय असू शकत नाही परंतु विशिष्ट भौगोलिक प्रदेशातून येणार्या वस्तूंना जीआय किंवा भौगोलिक निर्देशांद्वारे संरक्षित केले जाऊ शकते हा अजून एक विषय आहे जो आपण यात समाविष्ट केला आहे कायद्याने व्यापार चिन्ह म्हणून वापरण्यास मनाई केलेली वस्तू व्यापार चिन्ह म्हणून वापरली जाऊ शकत नाही अगोदर पासून अस्तित्वात असलेले चिन्ह किंवा तशीच एखादी गोष्ट चिन्ह म्हणून वापरात येत नाही कारण यामुळे गोंधळ होऊ शकतो किंवा आपण ज्याला भ्रामक समानता म्हणतो त्यास ती कृती कारणीभूत ठरू शकते असे केल्याने उल्लंघनची कारवाई होऊ शकते व्यापार चिन्हाची व्याख्या विभाग 2 मध्ये केलेली आहे 'चित्रात दर्शवले जाणारे' असा व्यापार चिन्हाचा अर्थ आहे तर चित्रद्व्यारे प्रतिनिधित्त्व हे चिन्हासाठी महत्त्वाची असते आणि व्यापार चिन्हे वस्तू आणि सेवांमध्ये फरक करण्यास सक्षम असतात व्यापार चिन्ह वस्तूचे प्रतिनिधित्व करते व्यापार चिन्ह दोन भिन्न वस्तू आणि भिन्न सेवा यांच्यात फरक करते व्यापार चिन्हात वस्तूंच्या आकाराचा समावेश असू शकतो व्यापार चिन्हात वस्तूची बांधणी आणि रंगां चे मिश्रण समाविष्ट असू शकते ही व्यापार चिन्हाची नवीन परिभाषा आहे चिन्ह एक अशी वस्तू आहे जी चित्र द्वारे दर्शविली जाऊ शकते आणि चिन्ह वस्तू आणि सेवा मध्ये फरक करण्याचे काम करत असते चित्राच्या स्वरुपात काय दर्शविले जाऊ शकते व्यापार चिन्ह एका व्यक्तीच्या सेवा आणि वस्तू दुसऱ्या व्यक्तीच्या सेवा आणि वस्तू मध्ये काय फरक आहे हे दर्शविते अश्या चिन्हास व्यापार चिन्ह म्हटले जाते यात कोका कोला बाटली सारख्या वस्तूंचा आकार असू शकतो यात बांधणी सामग्रीचा समावेश असू शकतो काही बांधणी सामग्री आहेत ज्या विशिष्ट उत्पादनांसाठी खास आहेत त्यांचा समावेश केला जाऊ शकतो रंगांचे संयोजन देखील समाविष्ट होत असते शब्द चिन्हे हे शब्द किंवा अक्षरे किंवा संख्या वापरण्याचा हक्काचा दावा करतात हे शब्द कसे सादर केले जातात यावर शब्द चिन्ह हक्क सांगितला जात नाही शब्द चिन्ह हे शब्दाशी संबंधित असे चिन्ह आहेत आणि ते केवळ शब्द किंवा अक्षरे किंवा संख्या वापरण्यासाठीच योग्य आहेत सेवेचे चिन्ह हे शब्द वाक्यांत चिन्ह किंवा आकाराचे असू शकतात किंवा या दोघांचे मिश्रण त्यात असू शकते ते वस्तूं आणि सेवेचा स्रोत ओळखण्यासाठी आणि वस्तू सेवा वेगळे करण्यासाठी वापरले जातात वस्तूचे चिन्ह हे वस्तू ओळखण्या साठी वापरले जाते सेवेचे चिन्ह सेवेचा स्रोत ओळखण्या साठी वापरले जाते सामूहिक चिन्हांचा उपयोग वस्तूंमध्ये किंवा सेवांमध्ये फरक करण्यासाठी केला जातो विशिष्ट व्यापारी समुदाय किंवा विशिष्ट व्यापारी संस्था एकत्रितपणे चिन्ह वापरतात आणि सदस्यांना ते चिन्ह वापरण्याची परवानगी देतात मालका कडून चिन्ह प्रमाणित करण्यात येत असते चिन्ह वस्तूच्या निर्मितीच्या मूळ घटकांशी संबंधित असते किंवा मूळ सेवेशी संबंधित असते त्यात गुणवत्ता साचेबद्धपणा आणि इतर गुण दिसून येतात आपल्याला माहित असलेले सर्व गुणवत्तेचे चिन्हे हे प्रमाण चिन्हे असतात जुने चिन्हे प्रमाण चिन्हे असतात काही अपारंपरिक व्यापार चिन्हे देखील आहेत रंगाच्या चिन्हात रंगाचे मिश्रण वापरले जाते परंतु १९५८ च्या कायद्यात असे अपारंपरिक व्यापार चिन्हे नव्हेते परंतु १९९९ च्या कायद्यामुळे रंग संयोजन व्यापार चिन्हाचा विषय झाला कॅडबरी चॉकलेटमध्ये जांभळा रंग वापरणे हे त्याचेच एक उदाहरण आहे १९९९ च्या अधिनियमानुसार आकाराच्या चिन्हांना सुद्धा परवानगी आहे कारण आम्ही नुकताच उल्लेख केला आहे की कोका कोलाच्या बाटलीचा आकार चिन्हाचा विषय असू शकतो अधिनियमांतर्गत अद्याप अपारंपरिक चिन्हांना ओळखले जात नाहीत उदाहरणार्थ वासांचे चिन्ह आणि ध्वनीची चिन्हे हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलींचा समावेश असलेले उदाहरण आहे त्यांना अमेरिकेत ध्वनी चिन्ह नाकारले गेले होते असे पण उदाहरण आहे की टेनिस चेंडू साठी गवताच्या किंवा गुलाबाच्या सुगंधाचे चिन्ह काही ठिकाणी मंजूर केले गेले आहे भारतीय कायद्या नुसार चिन्ह हे नक्षीकामानुसार दर्शवले गेले पाहिजे ही कायद्याची गरज आहे आणि जर चिन्ह नक्षीकामाने दर्शवलेली असेल तर ते कागदावर सुद्धा मांडता येते अश्या प्रकारे व्यापार चिन्हाची नोंदणी करतात भारतीय कायद्यानुसार वासांचे चिन्ह आणि ध्वनीचे चिन्ह मिळू शकतील की नाही याबाबत अजूनही अनिश्चितता आहे गंधांचे चिन्ह आणि ध्वनीचे चिन्ह व्यतिरिक्त चवीसाठी व्यापार चिन्ह ठेवण्याचा देखील प्रयत्न केला जातो म्हणूनच भारतात नमूद केल्याप्रमाणे चिन्ह कागदावर चित्र द्वारे दर्शवले गेले पाहिजे गंध आणि आवाज यांचा व्यापार चिन्हसंबंधीचा कायदा अजूनही भारतात स्पष्ट झालेला नाही व्यापार चिन्ह साठी कोण अर्ज करू शकतो व्यापार चिन्हाचा मालक असल्याचा दावा करणारी कोणतीही व्यक्ती जो चिन्ह वापरतो किंवा वापरण्याचा प्रस्ताव ठेवतो तो व्यापार चिन्ह साठी अर्ज करू शकतो नक्षीकाम आणि आकाराचे व्यापारचिन्ह मिळवण्या साठी डिझाईन आणि व्यापार चिन्ह साठी एकच कंट्रोलर जनरल असतो अर्ज पोस्टद्वारे कार्यालयात सादर केला जाऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ई फाइल संगणकीय नस्ती सादर करण्यास देखील परवानगी आहे अर्जामध्ये व्यापार चिन्ह व्यापार चिन्हाशी संबंधित वस्तू आणि सेवा व्यापार चिन्हाचे चित्र असते ज्या वस्तू आणि सेवांसाठी व्यापार चिन्ह पाहिजे त्यांचा संपूर्ण पत्ता आणि जर ते चिन्ह वापरात असेल तर त्याचा कालावधी याचा समावेश असतो व्यापार चिन्ह वापरण्यासाठी विशेष हक्क प्रदान करतो हा व्यापार चिन्हाच्या मालकीचा पहिला पुरावा आहे हा मालकीचा पुरावा आहे नोंदणीकृत मालक व्यापार चिन्ह अन्य कोणत्याही मालमत्तेवर नियुक्त करू शकतो किंवा व्यपार चिन्हाचा परवाना देऊ शकतो बौद्धिक संपदेचे हे एक वैशिष्ट्य आहे सर्व प्रकारची बौद्धिक संपदा नियुक्त केली जाऊ शकते किंवा तिचा परवाना दिला जाऊ शकतो व्यापार चिन्हाचे नूतनीकरण वेळोवेळी केले असल्यास नोंदणीकृत व्यापार चिन्हाशी संबंधित संपदेचा हक्क कायम उपभोगता येतो चिन्हास दिलेली सद्भावना कायम टिकत असते म्हणूनच याला आपण अमर्याद जीवन बौद्धिक संपदा म्हणतो आपण नूतनीकरणाद्वारे आयपी कायम जिवंत ठेवू शकतो उदाहरणार्थ कोका कोला जवळपास शंभर वर्षांपासून अस्तित्वात आहे कारण ते सतत नूतनीकरण करत आहेत त्यांच्या व्यापार चिन्हाचे सतत नूतनीकरण केले गेले आहे आणि ते जिवंत ठेवण्यात आले आहे